या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे मागील मॉड्यूलमध्ये आपण बँड पास फिल्टर्स पाहिले होते या विशिष्ट मॉड्यूलमध्ये आम्ही बँड रिजेक्ट फिल्टर्स पाहत आहोत तर बँड रिजेक्ट फिल्टर्स काय आहेत आणि ते कसे लागू केले जाऊ शकतात तुम्हाला पुन्हा निष्क्रिय बँड रिजेक्ट फिल्टर आणि सक्रिय बँड रिजेक्ट फिल्टर दिसेल आपण दोन्ही फिल्टर्स पाहू आणि ते कसे वापरता येईल ते पण पाहू आम्ही तुम्हाला काय दाखवू शकतो ते करण्याचा प्रयत्न करू प्रथम आपण सैद्धांतिक दृष्टिकोनातून समजून घेऊ की बँड रिजेक्ट फिल्टर्स नेमके काय आहेत आणि त्याची अंमलबजावणी कशी करता येईल तर जर आपण स्क्रीनवर परत गेलो तर आपल्याला काय दिसते येथे आकृती बँड दर्शविते जो हिरव्या रंगाचा आहे हिरवा बँड किंवा या विशिष्ट बँडमधील वारंवारता पार होऊ दिली जाणार नाही आणि म्हणूनच या फिल्टरला बँड स्टॉप फिल्टर देखील म्हटले जाते किंवा त्याला बँड रिजेक्ट फिल्टर म्हणतात जर हा विशिष्ट बँड आम्हाला आवश्यक नसेल तर त्याला बँड रिजेक्ट फिल्टर्स म्हणतात म्हणून जर तुम्हाला ही विशिष्ट आकृती दिसली तर आम्ही जे पाहतो ते असे आहे की आम्हाला फ्रिक्वेन्सीचा एक विशिष्ट बँडला परवानगी द्यायची आहे आणि आम्ही अशा फ्रिक्वेन्सीचा विशिष्ट बँडला परवानगी देऊ इच्छित नाही या विशिष्ट वारंवारताला हिरव्या बँड आम्ही परवानगी देणार नाही तर आपण अशा प्रकारचे फिल्टर कसे डिझाइन करू शकता हा प्रश्न आहे पुन्हा तुम्हाला FL आणि FH पहावे लागेल आणि तुम्हाला वारंवारता विरुद्ध तुमचे व्होल्टेज किंवा एंप्लिट्युड Frequency vs Voltage or Amplitude पहावे लागेल Y अक्ष हे तुमचे एंप्लिट्युड आहे x अक्ष ही तुमची वारंवारता आहे तर खालील आकृती बँड स्टॉप फिल्टरचा आदर्श वारंवारता प्रतिसाद दर्शवते हा एक आदर्श प्रतिसाद आहे आपण पाहू शकता की ते तीव्र आहे आम्हाला FL आणि FH मधील ही विशिष्ट वारंवारता आवश्यक नाही वीट भिंतीप्रमाणे तेथे तीक्ष्ण उतरण आहे एक तीक्ष्ण बदल आणि म्हणूनच हे आदर्श आहे प्रत्यक्षात जेव्हा आपण पहाल तेव्हा आपल्याला असे काहीतरी दिसेल तर ती तीक्ष्ण नाही ती कमी होते आदर्शपणे तर हा एक बँड आहे ज्याला आम्ही अवरोधित करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर बँड स्टॉप फिल्टर कमी पास फिल्टर आणि उच्च पास फिल्टरच्या संयोजनाने तयार होतो आता बँड पास फिल्टरमध्ये आमच्याकडे कमी पास फिल्टरशी जोडलेले उच्च पास फिल्टर होते तुम्ही आठवा बँड रिजेक्ट फिल्टरमध्ये पहिला टप्पा कमी पास फिल्टरचा असतो आणि नंतर तो उच्च पास फिल्टरशी जोडला जातो हाच फरक आहे आपण बँड पास फिल्टर घेतल्यास उच्च पास फिल्टर कमी पास फिल्टरसह एकीकृत केला जातो बँड पास फिल्टरमध्ये उच्च पास फिल्टर हे त्यांचे इनपुट आहे कमी पास फिल्टर त्यांचे आउटपुट आहे आणि तुम्ही दोन्ही कनेक्ट करता जर आपण बँड रिजेक्ट फिल्टरबद्दल बोललो तर कमी पास फिल्टर इनपुटवर आहे आणि उच्च पास फिल्टर आउटपुट आहे म्हणूनच आम्ही म्हणतो की बँड स्टॉप फिल्टर कॅस्केडिंगच्या समांतर कनेक्शनसह कमी पास आणि उच्च पास फिल्टरच्या संयोजनाने तयार होतो तर त्याबाबत काळजी करू नका तुम्हाला समजून घेण्याची आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे समांतर कनेक्शन ते बँड पास फिल्टरच्या बाबतीत तेथे सिरीज़ कनेक्शन होते परंतु हे बँड रिजेक्ट फिल्टरच्या बाबतीत येथे समांतर कनेक्शन आहे तर आपण पाहू फक्त उच्च पासचे लो पासमध्ये आणि लो पासचे उच्च पासमध्ये रूपांतर करणे हे बँड रिजेक्ट फिल्टरसाठी पुरेसे नाही आपल्याला समांतर कनेक्शन देखील समजून घ्यावे लागेल आपल्याला समांतर कनेक्शन कशी करता येईल ते पाहणार आहोत की जे फ्रिक्वेन्सीचा विशिष्ट बँड थांबवेल हे नाव बँड स्टॉप फिल्टर स्वतःच सूचित करते की ते फ्रिक्वेन्सीच्या विशिष्ट बँडला थांबवण्यासाठी वापरले जाईल आता ते अवांछित फ्रिक्वेन्सी काढून टाकत असल्याने याला बँड एलिमिनेशन फिल्टर किंवा बँड रिजेक्ट फिल्टर किंवा नॉच फिल्टर असेही म्हणतात आम्हाला माहित आहे की उच्च पास आणि कमी पास फिल्टर्सच्या विपरीत बँड पास आणि बँड स्टॉप फिल्टरमध्ये दोन कट ऑफ फ्रिक्वेन्सी असतात जर मी वारंवारता प्रतिसाद काढल्यास कमी पास फिल्टरला एक वारंवारता असते व उच्च पास फिल्टरमध्येही एक वारंवारता असते बँड पास फिल्टरमध्ये दोन फ्रिक्वेन्सी FL आणि FH आहेत बँड रिजेक्ट फिल्टरमध्येही दोन फ्रिक्वेन्सी FLआणि FH आहेत आम्ही असे म्हणत आहोत की आम्हाला माहित आहे की उच्च पास आणि कमी पास फिल्टरच्या विपरीत बँड पास आणि बँड स्टॉप फिल्टरमध्ये दोन फ्रिक्वेन्सी आहेत ते तुमचे FL आणि FH आहे ते विशिष्ट फ्रिक्वेन्सीच्या वरच्या आणि खालच्या फ्रिक्वेन्सीला पार होण्याची परवानगी देणार ज्याची कट ऑफ फ्रिक्वेन्सी सर्किटमध्ये वापरलेल्या घटकांच्या मूल्यावर अवलंबून असते हे विशिष्ट फ्रिक्वेन्सीच्या वर आणि खाली असलेल्या फ्रिक्वेन्सीला पार करणार जे कट ऑफ फ्रिक्वेन्सी आपण सर्किटमधील योग्य घटक वापरून ठरवू शकतो आपण उदाहरणासह पाहू तर आम्ही काय चर्चा करत आहोत याची तुम्हाला चांगली कल्पना आली आहे तर आता या प्रकरणात या दोन कट ऑफ फ्रिक्वेन्सींमधील कोणतीही वारंवारता कमी केली जाते आपल्याला ज्या फ्रिक्वेन्सी पास करायच्या आहेत त्या सहज पार होतील FLआणि FH मधील फ्रिक्वेन्सी कमी केल्या जातील तर त्यात दोन पास बँड आहेत पास बँड एक आणि पास बँड दोन आणि एक स्टॉप बँड बँड पास फिल्टरची आदर्श वैशिष्ट्ये आम्ही पाहिले आहेत तर हा तुमचा बँड रिजेक्ट फिल्टर येथे दर्शविली आहे आता बँड रिजेक्ट फिल्टर बद्दल पुढे पाहू बँड पास फिल्टर कृतीमध्ये आम्ही पाहिले आहे की मूलभूत RC लो पास फिल्टरला RC हाय पास फिल्टरसह एकत्र करून एक साधा फिल्टर तयार केला जाऊ शकतो जो दोन कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या दोन्ही बाजूंनी फ्रिक्वेन्सीचा बँड पार करेल आम्ही पाहिले आहे की तेथे कमी पास फिल्टर आहे उच्च पास फिल्टर आहे दोन्ही कॅस्केडमध्ये एकात्मिक जोडलेले आहेत आणि आम्ही कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या दोन्ही बाजूंनी फ्रिक्वेन्सी पार करू शकतो आम्ही हे RC फिल्टर कमी पास आणि उच्च पास एकत्र करून आणखी एक प्रकारचे फिल्टर तयार करू शकतो जे दोन कट ऑफ फ्रिक्वेन्सींमधील फ्रिक्वेन्सीच्या दिलेल्या बँडला ब्लॉक करू शकतात किंवा गंभीरपणे कमी करू शकतात हे बँड रिजेक्ट किंवा बँड स्टॉप फिल्टर आहे तर पूर्वीच्या बाबतीत आम्ही फ्रिक्वेन्सीचा काही बँड पार करत आहोत नंतरच्या बाबतीत आम्ही काही फ्रिक्वेन्सीचा बँड कमी करत आहोत त्यामुळे समान RC फिल्टर्स आम्हाला बँड स्टॉप फिल्टर मिळवून देण्यासाठी किंवा आम्हाला इच्छित नसलेली वारंवारता कमी करण्यासाठी काही भिन्न कॉन्फिगरेशनमध्ये वापरली जाऊ शकतात पुढे जर "स्टॉप बँड" "stop band" अगदी अरुंद असेल किंवा फ्रिक्वेन्सीच्या छोट्या श्रेणीवर अत्यंत कमी असेल आणि इतर सर्व फ्रिक्वेन्सीला पार करत आहेत तर त्याला सामान्यतः "बँड नॉच फिल्टर" "Band Notch Filter" असे संबोधले जाते म्हणून जेव्हा तुम्ही आलेख पाहता जे असे काहीतरी आहे तेव्हा ही वारंवारता कमी होत आहे फक्त ही वारंवारता कमी होत आहे आणि म्हणूनच ती खाचसारखी दिसते म्हणूनच जर स्टॉप बँड अत्यंत अरुंद आणि अत्यंत कमी करणारे असेल तर या विशिष्ट प्रकरणात या बँड रिजेक्ट फिल्टरला बँड नॉच फिल्टर "Band Notch Filter देखील म्हणतात याचे कारण असे की वारंवारता प्रतिसाद उच्च निवडकतेसह खोल खाच दर्शवितो आम्ही आलेख आधीच पाहिले आहे ठराविक बँड रिजेक्ट फिल्टर वारंवारता प्रतिसाद आकृती 17 मध्ये दर्शविला आहे तर ते काय आहे ते पाहूया Gain Vout Vin 3 dB हा तुमचा पास बँड म्हणून आम्ही विचार करत आहोत हा तुमचा पास बँड आहे आणि हा तुमचा स्टॉप बँड आहे तर आता जर मी या बँड नॉच किंवा बँड रिजेक्ट किंवा बँड स्टॉप फिल्टरच्या वारंवारतेसाठी फेज प्लॉट प्लॉट केला तर आमच्याकडे फेज प्लॉट आहे जो येथे दर्शविला आहे फेज शिफ्ट असे असावे fC पासून सुरुवात करा नंतर तुम्हाला फेज शिफ्ट दिसेल तर आपण पुढच्याकडे जाऊया तर आता येथे आपण पाहत आहोत या फिल्टरची परिवर्तन वैशिष्ट्ये नॉन इनव्हर्टिंग व्होल्टेज अॅम्प्लिफायर किंवा नॉन इनव्हर्टेड व्होल्टेज फॉलोअरद्वारे एकमेकांपासून विलग केलेले एकच लो पास आणि हाय पास फिल्टर सर्किट्स वापरून सहजपणे लागू केले जाऊ शकतात या दोन फिल्टर सर्किट्समधील आउटपुट नंतर व्होल्टेज समर म्हणून कनेक्ट केलेले तिसरे ऑपरेशनल अॅम्प्लिफायर वापरून एकत्रित केले जाते आता तुम्हाला समजले आहे की मी तुम्हाला एक एक करून का शिकवत आहे आता जेव्हा मी व्होल्टेज फॉलोअर व्होल्टेज समर बद्दल बोलतो तेव्हा तुम्हाला ते आधीच माहित आहे मी असे गृहीत धरतो या बिंदूकडे आपण पुन्हा पाहू या एकच लो पास आणि हाय पास फिल्टर सर्किट वापरून फिल्टर वैशिष्ट्यांचे रूपांतर सहजपणे लागू केले जाऊ शकते त्यानंतर युनिटी गेन अॅम्प्लिफायर आहे हा तुमचा बफर किंवा व्होल्टेज फॉलोअर किंवा युनिटी गेन अॅम्प्लिफायर आहे तर तुमचे लो पास फिल्टर युनिटी गेन अॅम्प्लिफायरसह कॅस्केडएकात्मिक केले आहे उच्च पास फिल्टर देखील युनिटी गेन अॅम्प्लिफायरसह कॅस्केडएकात्मिक केला जातो अशा प्रकारे तुम्ही तुमचा बँड रिजेक्ट फिल्टर सुरू करता आणि नंतर सिग्नल Vin कमी पास फिल्टरला प्रदान केले जाते हे व्होल्टेज फॉलोअर नंतर उच्च पास फिल्टरला प्रदान केले जाते आणि प्रत्येकाचे आउटपुट समिंग अॅम्प्लिफायरला दिले जाते समिंग अॅम्प्लिफायर्सच्याचे सूत्र आम्हाला आधीच माहित आहे तर हा Vin असेल हा V2 असेल आमच्याकडे येथे R आहे तर आम्हाला माहित आहे की ते 1 Rf V1 V2 V3 व्होल्टेजस आहेत किंवा तुम्ही मागे जाऊन समिंग अॅम्प्लीफायरचे आउटपुट व्होल्टेज फॉर्म्युला पाहू शकता तर जेव्हा तुम्ही हे पहाल तेव्हा तुम्हाला तो बँड मिळेल ज्याला पास करण्याची परवानगी नाही आकृती 18 मध्ये तुम्ही पुढे पहाल बँड स्टॉप फिल्टर डिझाइनमध्ये ऑपरेशनल अॅम्प्लीफायर्सचा वापर केल्याने आम्हाला मूलभूत फिल्टर सर्किटमध्ये व्होल्टेज वाढवण्याची परवानगी मिळते दोन नॉन इनव्हर्टिंग व्होल्टेज फॉलोअर्स सहजपणे मूलभूत करून नॉन इनव्हर्टिंग व्होल्टेजमध्ये Av 1RfRin च्या गेनसह रूपांतरित केले जाऊ शकते Av 1RfRin मी या युनिटी गेन अॅम्प्लिफायरला नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायरमध्ये रूपांतरित केल्यास मी फिल्टरचा गेन बदलू शकतो तेच लिहिले आहे इनपुट आणि फीडबॅक रेझिस्टरच्या कृतीद्वारे दोन नॉन इनव्हर्टिंग व्होल्टेज फॉलोअर्स 1 RfRin च्या गेनसह मूलभूत नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायरमध्ये सहजपणे रूपांतरित केले जाऊ शकतात अशा प्रकारे 1 किलोहर्ट्झ आणि 10 किलोहर्ट्झचा स्टॉप बँड गेन 3dBच्या कट ऑफ पॉइंट्सवर असण्यासाठी बँड स्टॉप फिल्टरची आवश्यकता असल्यास या आवश्यकतांसह आम्ही कमी पास फिल्टर आणि उच्च पास फिल्टर सहजपणे डिझाइन करू शकतो आणि आमची वाइड बँड बँड पास फिल्टर डिझाइन तयार करण्यासाठी त्यांना फक्त कॅस्केड एकात्मिक करावे लागीन त्यामुळे हे समजून घेणे खूप सोपे आहे तर इथे जर तुम्ही खरोखर पाहत असाल तर पहिला प्लॉट जो आपण पाहतो तो म्हणजे बँड स्टॉप प्रतिसाद आहे बँड स्टॉप प्रतिसाद तुमचा fL आणि fH च्या दरम्यान आहे ते या वारंवारतेचा विशिष्ट बँडला पार होऊ देणार नाही तर हे 3dB पॉइंटवर आहेत तर तुम्हाला बँडचा प्रतिसाद दिसेल हा तुमचा VoutVin किंवा तुमचा गेन आहे हा तुमचा पास बँड आहे हा तुमचा उच्च पास प्रतिसाद आहे हा तुमचा कमी पास प्रतिसाद आहे हा बँड स्टॉप प्रतिसाद आहे तर आता आम्हाला माहित आहे की आम्ही बँड रिजेक्ट फिल्टर कसे डिझाइन करू शकतो तर मी पुढच्या स्लाइडवर गेलो तर तुमच्याकडे सोडवण्यासाठी उदाहरण आहे मी एक उदाहरण देत आहे जेणेकरुन जेव्हा आम्ही प्रायोगिक दृष्टिकोनाकडे जातो तेव्हा तुमचा गोंधळ होणार नाही आणि तुम्हाला आधीच कळेल की आम्ही काय काम करत आहोत किंवा आम्ही काय हाताळत आहोत म्हणूनच मी तुम्हाला उदाहरणे देखील सांगत आहे आता बँड रिजेक्ट फिल्टरसाठी आमच्याकडे एक उदाहरण आहे तर उदाहरण असा आहे 200 हर्ट्झच्या कमी कट ऑफ फ्रिक्वेन्सीसह आणि 800 हर्ट्झच्या फ्रिक्वेन्सीच्या उच्च कट ऑफ फ्रिक्वेन्सीसह मूलभूत रुंद बँड असलेला RC बँड स्टॉप फिल्टर डिझाइन करा तर हा fL असेल आणि हा fH असेल आता सर्किटची भौमितिक केंद्र वारंवारता 3dB वर बँडविड्थ आणि Q शोधा आपल्याला तीन गोष्टी शोधाव्या लागतील त्यामुळे जर तुम्हाला उपाय सापडला तर बँड स्टॉप फिल्टरसाठी वरच्या आणि खालच्या कट ऑफ फ्रिक्वेंसी पॉइंट्स कमी पास आणि उच्च पास फिल्टरसाठी समान सूत्र वापरून शोधले जाऊ शकतात याचा अर्थ f12πRC हे सूत्र वापरून वारंवारता शोधली जाऊ शकते f12πRC आता दोन्ही फिल्टरसाठी C च्या बरोबरीचे मूल्याचा कॅपेसिटर गृहीत धरू ज्याला आपण 0 1 मायक्रो फॅरॅड 0 1µF म्हणून गृहीत धरत आहोत RLआणि RH या दोन वारंवारता निर्धारित करणार्या प्रतिरोधकांची मूल्ये खालीलप्रमाणे काढली जाऊ शकतात प्रथम आम्ही कमी पास फिल्टर विभाग पाहतो f12πRC आहे मग आपल्याकडे येथे 200 हर्ट्ज आहेत आणि C याच्या बरोबरीचे आहे म्हणून जर मी 2πRL मूल्य बदलले जे मला माहित नाही तर मी RL ला C च्या जागी ठेवत आहे जर माझ्याकडे हे सूत्र fL 1 2πRLC असेल तर RL12πfL C असेल मला fL काय आहे हे माहित आहे मला C काय आहे हे माहित आहे मला 2π काय आहे हे माहित आहे तर 2π200 0 110 6 कारण ते मायक्रोफॅरडµFमध्ये आहे जर मी ही गोष्ट सोडवली तर माझ्याकडे 8 किलो ओहमचा 8kΩ लोड रेझिस्टर असेल या प्रकारे आता माझ्याकडे RL चे मूल्य आहे आता पुढची पाऊल काय मला RH शोधावे लागेल तर RH शोधण्यासाठी आम्ही पुन्हा सूत्र निवडत आहोत जे समान सूत्र आहे जेथे तुमचे f12πRC तर येथे जर मला R मोजायचे असेल तर RH12πfHCअसेल तर इथे जर मी fH ला 800 हर्ट्झ ने बदलले आणि C चे मूल्य 0 1 मायक्रो फॅराड 0 1µF ने बदलले आणि मी या गोष्टींनी गुणाकार केला तर माझ्याकडे RH 2 किलो ओम्स 2kΩ आहे आता माझ्याकडे RH चे मूल्य आहे माझ्याकडे RL चे मूल्यआहेत मला fC शोधायचे आहे तर भौमितिक केंद्र वारंवारता fC हे fLआणि fH मध्ये वर्गमूळ आहे हे आपल्याला माहीत आहे fL 200Hz दिलेला आहे fH 800Hz दिला आहे केंद्र वारंवारता 400 Hz आहे बँडविड्थ काय असेल बँडविड्थ आहे 800 - 200 600 हर्ट्झ हा माझा बँडविड्थ आहे बँडविड्थ fC हे तुम्हाला गुणवत्ता घटक देते fC 400 Hertz आहे बँडविड्थ 60 Hertz आहे मी ते विभाजित 60400 करतो नंतर मला गुणवत्ता घटक 0 67 किंवा 3 5dB मिळते तर मुद्दा असा आहे की जर मला हा बँड रिजेक्ट फिल्टर डिझाइन करायचा असेल तर मला दोन गोष्टी माहित असायला हव्यात एक म्हणजे fCचा सूत्र दुसरा Q साठी सूत्र तर तुम्ही पटकन मागे पाहिल्यास fL दिलेला आहे त्यामुळे आम्ही RLशोधू शकतो मग आपल्याकडे fH आहे ज्यावरून आपण हा RH शोधू शकतो आता आमच्याकडे गुणवत्ता घटक आहे आम्ही ते बँडविड्थ W fC वरून शोधू शकतो fCम्हणजे काय बँडविड्थ म्हणजे काय बँडविड्थ हे fH fLआहे तर एकूण आपल्याकडे मूल्य 600 400आहे जेव्हा तुम्ही ही मूल्ये ठेवता तेव्हा आम्हाला गुणवत्ता घटक Q चे मूल्य 3 5dB मिळते तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे बँड रिजेक्ट फिल्टरची प्रश्न सोडवू शकता जी बँड रिजेक्ट फिल्टरसाठी दिली आहे तर आपण आत्ता इथेच थांबू आणि आपण बँड रिजेक्ट फिल्टर कसे डिझाइन करू शकतो ते पुढील मॉड्यूलमध्ये पाहू तर मी सैद्धांतिक भाग पूर्ण केला आहे तेही लहान सैद्धांतिक भाग आहे आदर्शपणे सखोल नाही परंतु आम्हाला जे समजले ते म्हणजे आम्ही ऑपरेशनल अॅम्प्लीफायर वापरून हा बँड रिजेक्ट फिल्टर डिझाइन करू शकतो तो तुमचा समिंग अॅम्प्लीफायर आहे आमच्याकडे बफर असू शकतो किंवा बफरऐवजी आम्ही इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर किंवा नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर वापरू शकतो आणि आपल्याकडे कमी पास फिल्टर आहे आणि नंतर उच्च पास फिल्टर आहे आम्ही सर्किटमध्ये पाहिलेल्या फॅशनमध्ये कनेक्ट केले आहे आम्ही इनपुट लागू केल्यावर अंतिम आऊटपुट आणि समिंग अॅम्प्लीफायरचे आउटपुट नॉच विस्तारित केले जाईल जी वारंवारता नाकारली जाते ती बँड रिजेक्ट फिल्टरचे आउटपुट असते तर आता आम्ही तुमची Frequency12πRC आहे fL आणि fH ची गणना करून ही बँडविड्थ बदलू शकतो जर तुम्हाला Q शोधायचा असेल तर Q fCबँडविड्थ आहे मी fC मोजू इच्छित असल्यास fC√fLfH आहे आणि जर तुम्हाला RL किंवा RH मोजायचे असेल तर आम्ही वारंवारताचा सूत्र वापरून आपण ते शोधू शकतो RL च्या बाबतीत RL12πfLC समान सूत्र वापरून आपण RLआणि RH शोधू शकतो म्हणून जर तुम्हाला या गोष्टी माहित असतील तर तुमच्या बँड रिजेक्ट फिल्टरची गणना करणे आणि डिझाइन करणे तुमच्यासाठी खूप सोपे आहे आता पुढील मॉड्यूलमध्ये आपण हे ब्रेडबोर्डवर कसे लागू करू शकतो ते पाहू आणि इनपुट व्होल्टेजवर वेगवेगळे सिग्नल लागू केल्यावर आउटपुट व्होल्टेजमधील बदल पाहू तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या या गोष्टी वाचा शिका समजून घ्या आणि व्हिडिओ पहा जेव्हा मी म्हणतो की हा व्हिडिओ वाचा त्याचा अर्थ काय आहे जर मी तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तर तुमचा गोंधळ झाला असेल तर परत जा आणि कुठेतरी वाचा तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल वाचावा लागेल आणि समजून घ्यावा लागेल तिन्ही गोष्टी तुम्ही एकाच वेळी करा नक्कीच ऐकावे पण लागेल तर तुम्ही अनेक गोष्टी करू शकता हे NPTEL व्हिडिओ समजून घेऊन तुमची उत्सुकता अन्वेषण करा तुम्ही सर्किटवर चाचणी करून सोडवू शकता म्हणूनच मी सर्किटला चित्रात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल तर त्यासोबत मी तुम्हाला पुढच्या वर्गात भेटेन तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या अलविदा